सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानमास नमस्कार आणि स्वागत आहे या कोर्स दरम्यान आम्ही C आणि C प्रोग्राम्समध्ये असुरक्षिततेचा भरपूर अभ्यास करणार आहोत आता या असुरक्षा यांचे आणि कौतुक करण्यासाठी आणि हल्लेखोर शोषण आणि मालवेअर तयार करण्यासाठी या असुरक्षांचा कसा उपयोग करु शकले आहेत आमच्यासाठी C आणि C प्रोग्राम बायनरी समजण्यास सक्षम असणे महत्वाचे आहे तर या कोर्समध्ये आम्ही फक्त C बायनरीजची तपासणी करण्यासाठी स्वतःस प्रतिबंधित करू आम्ही येथे अभ्यास करतो त्यापैकी बरेचसे C बायनरीपर्यंत देखील वाढविले जाऊ शकतात आता आपण एका छोट्या सी प्रोग्रामसह प्रारंभ करूया जसे आपल्याला माहित आहे की येथे हा प्रोग्रॅम एसटीआर नावाची स्ट्रिंग परिभाषित करतो जो "हॅलो वर्ल्ड" "hello world" पासून आरंभ झाला आहे आणि नंतर त्या विशिष्ट स्ट्रिंगला प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ फंक्शनची विनंती करतो हा प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी पाहिली गोष्ट आपण करू ती आहे की एका टेक्स्ट एडिटरमध्ये हा प्रोग्रॅम एंटर करून त्याला हॅलो सी hello म्हणून सेव करु नंतर या जीसीसी हॅलो c सारख्या कंपाईलरचा वापर करा जो a out एक्जीक्यूटेबल तयार करेल हे एक्झिक्युटेबल डिस्कमध्ये संग्रहित आहे तर या एक्जीक्यूटेबलचे ईएलएफ फॉरमॅट किंवा एक्झिक्यूटेबल लिंकर फॉरमॅट म्हणून ओळखले जाणारे फॉरमॅट आहे जेव्हा आपल्याला हा प्रोग्राम कार्यान्वित करायचा असेल तेव्हा आपण आपल्या शेलमधून out out ही आज्ञा चालवा जेव्हा हे होते ऑपरेटिंग सिस्टमची विनंती केली जाते तेव्हा ती हार्ड डिस्कवरून एक्झिक्युटेबल फायली लोड करते आणि त्यामधून एक प्रक्रिया तयार करते जी रॅमवर असते ती प्रोसेस नंतरून एक्सिक्यूट केली जाते आणि तुम्हाला "हॅलो वर्ल्ड" ही स्ट्रिंग तुमच्या टर्मिनलवर मिळते आता या व्याख्यानात आम्ही या एल्फ स्वरुपाबद्दल आणि या प्रक्रियेमध्ये काय आहे याबद्दल काही तपशील समजून घेऊ तर आपण एल्फ फॉरमॅट किंवा एक्झिक्यूटेबल लिंकर फॉरमॅट ने सुरूवात करू एल्फ फॉरमॅट अशा रचनेचे वर्णन करते ज्याद्वारे ऑब्जेक्ट फाइल्स आणि एक्झिक्युटेबल संग्रहित करणे आवश्यक आहे तर एल्फ फॉरमॅटसाठी दोन दृश्ये आहेत एक लिंकर व्यू आणि दुसरे एक्झिक्युटेबल व्यू लिंकर व्यू ऑब्जेक्ट फायलींसाठी लागू आहे तर एक्जीक्यूटेबलमध्ये एक्झिक्युटेबल व्ह्यू असते तर लिंकर व्यू सह प्रारंभ करूया तर हॅलो सी साठी ऑब्जेक्ट फाइल हॅलो ओ जीसीसी हॅलो सी -सी gcc hello या विशिष्ट कमैन्ड ने बनवली जाऊ शकते आता हॅलो ओ ही एक एल्फ ऑब्जेक्ट फाईल आहे येथे दर्शविल्याप्रमाणे त्याची रचना आहे सुरूवातीस आपल्याकडे एल्फ शीर्षलेख आहे जे संपूर्ण फाइल संस्थेचे वर्णन करते मग आपल्याकडे विविध विभाग आहेत ज्यामध्ये कोड डेटा प्रतीक सारणी पुनर्वास स्थान माहिती आणि याप्रमाणे आपल्याकडे विभाग शीर्षलेख सारणी देखील आहे तर सेक्शन हेडर टेबल मध्ये मूलत अशी रचना आहे जी तुम्हाला एल्फ ऑब्जेक्ट फाईलमधे असलेले विविध विभाग शोधण्यास मदत करेल प्रोग्राम हेडर टेबल म्हणून ओळखली जाणारी एक रचना देखील आहे परंतु ही ऑब्जेक्ट फाइलमध्ये सामान्यत उपलब्ध नसते आम्ही या प्रत्येक शीर्षकाबद्दल अधिक तपशील पाहू विशेषत एल्फ शीर्षलेख आणि विभाग शीर्षलेख चला एल्फ हेडर ने सुरूवात करू तर एल्फ हेडर विविध पॅरामीटर्ससह रचना परिभाषित करते तर येथे आपण एल्फ हेडरमधे उपस्थित असलेल्या काही पॅरामीटर्सपैकी काही सांगितले हे एखाद्या अभिज्ञापकासह प्रारंभ होते तर हा आयडेंटिफायर एक जादू क्रमांक आहे जो फाइल एक एल्फ फाइल आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ सर्व एल्फ ऑब्जेक्ट्स एल्फ एक्झिक्युटेबल लायब्ररी आणि इतर या अभिज्ञापकासह प्रारंभ होईल तर एल्फ शीर्षलेखात एक एन्ट्री आहे जी या फाईलच्या प्रकाराचे वर्णन करते ती फाईल ऑब्जेक्ट आहे की नाही किंवा एक्जिक्युटेबल शेअर्ड ऑब्जेक्ट आहे किंवा कोर फाइल आहे म्हणून ही माहिती प्रकारात अस्तित्त्वात आहे आणखी एक नोंद मशीन तपशील आहे ही फाईल कोणत्या प्रोसेसरसाठी संकलित केली गेली आहे त्यात आय 386 एक्स 86 64 एआरएम एमआयपीएस आणि यासारख्या प्रविष्ट्या असू शकतात याचा अर्थ काय आहे उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ट्री असल्यास एआरएम असल्यास एआरएम असे म्हणायचे तर याचा अर्थ असा की ही विशिष्ट ऑब्जेक्ट फाईल किंवा एक्झिक्युटेबल एआरएम प्रोसेसरसाठी संकलित केली होती मग आपल्याकडे एंट्री आहे जी एंट्री म्हणून ओळखली जाते जे आभासी पत्त्याचे वर्णन करते जिथे प्रोग्राम अंमलात आणला जातो तर ऑब्जेक्ट फाइल्स किंवा लायब्ररी ऐवजी एक्जीक्यूटेबलसाठी हे अधिक लागू आहे तर एल्फ हेडर मधील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सेक्शन हेडर टेबलमधील हे पॉईंटर आपण मागील स्लाइडमध्ये म्हटल्याप्रमाणे सेल्फ हेडिंग टेबल एल्फ प्रतिमेचा भाग म्हणून उपस्थित आहे आणि त्यात विविध विभागांचे पॉईंटर्स आहेत त्या फाईलमध्ये सेक्शन हेडर्सची संख्या नावाची आणखी एक एन्ट्री आहे आपण लिहिलेले प्रोग्रॅमचे एल्फ हेडर पाहू म्हणून येथे आपण प्रोग्रॅम संकलित करू या सी जीसीसी हॅलो सी -सी gcc hello c c ज्यामुळे आपल्याला एक्झिक्युटेबल हॅलो ओ मिळेल नंतर आपण रेडएल्फ एच हॅलो o ही आज्ञा चालऊ आउटपुट असे दिसेल हे आउटपुट आपल्याला हॅलो ओ फाइलसाठी एल्फ शीर्षलेख माहिती सांगते लक्षात घ्या की त्यात जादूचा नंबर आहे जो मूलतः एल्फ आयडेंटिफिकेशन आहे त्यानंतर यात मशीनच्या तपशीलांसह इतर भिन्न पैलू आहेत येथे असे म्हटले आहे की ही ऑब्जेक्ट फाईल एएमडी एक्स ८६ ६४ साठी संकलित केली गेली आहे म्हणजेच ही ऑब्जेक्ट फाईल फक्त एएमडी आणि इंटेल मशीनद्वारे वापरली जाऊ शकते जी ६४ बिटसाठी कॉन्फिगर केली आहे मग आपल्याकडे एन्ट्री पॉईंट पत्ता असेल आणि आमच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे सेक्शन हेडरची ही सुरूवात आहे जी फाईलमध्ये ३६८ बाइटची ऑफसेट आहे या प्रकरणात सध्या असलेल्या सेक्शन हेडरची संख्या १३ आहे चला सेक्शन हेडर्स मध्ये थोडे अधिक तपशील पाहू या विशिष्ट प्रोग्रामसाठी सेक्शन हेडर टेबल S पर्यायासह रीडेलॉफ चालवून मिळू शकते जसे की येथे रीडेएफ -एस हॅलो ओ readelf -S hello आउटपुट खालीलप्रमाणे दिसते म्हणून ही नावे आहेत हा विशिष्ट स्तंभ तुम्हाला हॅलो ओ ऑब्जेक्ट फाइलमध्ये असलेल्या विविध विभागांची नावे सांगेल मग आपल्याकडे विभागाचा प्रकार असेल आणि जसे आपण येथे पाहत आहोत तेथे अनेक प्रकारचे विभाग आहेत प्रोगबीटच्या सुरवाती पासून ज्यात मूलतः प्रोग्राम आहे किंवा कोड लिहिलेला आहे आपल्याकडे प्रतीक सारणी असू शकते आपल्याकडे आहे NOBITS रीलोकेशन टेबल आरईएल आणि शून्य वगैरे आपल्याकडे आणखी एक प्रविष्टी आहे जी पत्ता म्हणून ओळखली जाते तर हे ऑब्जेक्ट फाइलमधील विविध विभागांच्या आभासी पत्त्याशी संबंधित आहे तर लक्षात घ्या की ही हॅलो ओ आहे ही एक ऑब्जेक्ट फाईल आहे म्हणून यापैकी प्रत्येक विभाग बदलण्यायोग्य आहे म्हणून येथे उपस्थित पत्ते सर्व शून्य आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे दोन स्तंभ आहेत एक ऑफसेटसाठी आणि दुसरा आकारासाठी ऑफसेट निर्दिष्ट करते त्या एल्फ ऑब्जेक्टमधील ऑफसेट जेथे आपल्याला हा विशिष्ट विभाग सापडेल उदाहरणार्थ text विभाग हे दोन स्तंभ ऑब्जेक्ट फाइलमध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागांसाठी ऑफसेट आणि आकार निर्दिष्ट करतात उदाहरणार्थ text विभाग ३४ च्या ऑफसेटवर उपस्थित आहे आणि त्याचा आकार ३ सी आहे तर ३ सी हेक्साडेसिमल नोटेशन आहे तर या सर्व स्तंभांव्यतिरिक्त असे इतर स्तंभ देखील आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे ध्वजांकित स्तंभ आहे जो या विभागासाठी विविध ध्वजांकने निर्दिष्ट करतो उदाहरणार्थ ए म्हणजे सुलभ वाटप करताना एक्स म्हणजे एक्झिक्युटेबल म्हणजेच या विभागात असा एक्झिक्युटेबल कोड असतो आणि त्या कार्यान्वित करता येतात अशाच प्रकारे उदाहरणार्थ आपल्याकडे data विभाग आहे ध्वज डब्ल्यूए आहे म्हणून डब्ल्यू म्हणजे लिहिण आहे तर लक्षात ठेवा डेटा विभाग लिहिण्यायोग्य आहे परंतु कार्यान्वित केला जाऊ शकत नाही आता आम्ही एल्फ फॉरमॅटचा दुवा साधक पाहिला आहे तर आता कार्यान्वित करण्यायोग्य दृश्याकडे पाहू तर एल्फ एक्झिक्युटेबल्ससाठी एक्झिक्युटेबल व्ह्यू लागू आहे सी साठी एक्झिक्युटेबल तयार करण्यासाठी आपण ही कमांड याप्रमाणे चालवू शकता g जीसीसी हॅलो सी -ओ हॅलो gcc hello c o hello त्यामुळे हे एल्फ एक्झिक्युटेबल तयार करते हे अगदी a out प्रमाणेच आहे ज्यास हॅलो म्हणतात हॅलो एक्झिक्युटेबलचे असे स्वरुप आहे तर हे लक्षात घ्या की हे स्वरूप दुवा साधक दृश्यासारखेच आहे याशिवाय काही बदल आहेत प्रथम आपल्या लक्षात येईल की लिंकर व्यू मधील विभाग आता विभागांना म्हणतात पुढे आपण लक्षात घ्या की प्रोग्राम शीर्षलेख टेबल आता लागू झाली आहे लिंकर व्ह्यूमध्ये असताना हा प्रोग्राम शीर्षलेख टेबल अस्तित्वात असला तरी तो वापरला गेला नाही तर दुसरीकडे कार्यवाही करण्यायोग्य दृश्यामध्ये ते विभाग शीर्षलेख सारणी वापरत नाहीत एल्फ शीर्षलेख आधी या कार्यान्वयनकर्त्याच्या फाईल संघटनेचे वर्णन करतो आणि त्याप्रमाणेच आम्ही लिंकर दृश्यासाठी पूर्वी पाहिले त्याप्रमाणेच रचना तयार करते प्रोग्राम हेडर टेबल विविध फाईल विभाग शोधण्यास मदत करते तर उपस्थित विविध विभाग कोड सूचना डेटा प्रतीक सारणी पुनर्वास स्थान माहिती इत्यादींसाठी वापरता येऊ शकतात तर प्रोग्रॅम हेडर टेबल कसा दिसेल ते पाहू तर प्रोग्रॅम हेडर टेबलमध्ये विविध विभागांसाठी मूलत विविध प्रोग्राम हेडर वगवेगळ्या सेक्शनसाठी असतात प्रत्येक विभागाशी संबंधित एक शीर्षलेख असेल तर प्रोग्राम शीर्षलेखातील सामग्री यासारखे काही अश्या प्रकारे दिसते तर हे संरचनेद्वारे देखील परिभाषित केले आहे आणि त्यात विविध नोंदी आहेत आणि प्रत्येक प्रोग्राम शीर्षलेख एका प्रोग्राम विभागाशी संबंधित आहे प्रोग्रॅम हेडरची सामग्री खालीलप्रमाणे आहे तेथे एक प्रकार नोंद आहे जी आपल्याला त्या विभागाचा प्रकार सांगते हा विभाग एक लोड करण्यायोग्य विभाग असो की सामायिक लायब्ररी वगैरे ऑफसेट नावाची एक प्रविष्टी आहे जी आपल्याला एल्फ फाइलमध्ये ऑफसेट सांगते जेथे तो विभाग उपस्थित आहे एक व्हर्च्युअल अॅड्रेस प्रविष्टी आहे जी आपल्याला सांगते की अंमलबजावणीच्या वेळी त्या विभागात प्रक्रियेमध्ये कोठे लोड केले जावे आणि त्या भागास संपूर्ण आभासी जागेवर कोणत्या ठिकाणी लोड केले जावे तेथे एक भौतिक पत्ता देखील ऑफसेट केला आहे जो निर्दिष्ट करतो कोणता भौतिक पत्ता असा आहे की सेगमेंट लोड केले जावे बर्याच प्रकरणांमध्ये या नोंदणीकडे दुर्लक्ष केले जाते आणि आमच्याकडे प्रोसेसरचे मेमरी मॅनेजमेंट युनिट असते जे भौतिक पत्ता व्यवस्थापित करण्याची काळजी घेते याखेरीज फाइलमध्ये या विशिष्ट सेगमेंटचे आकार आणि मेमरी लोड झाल्यावर सेगमेंटचे आकार देखील आहेत आणि त्याव्यतिरिक्त आपल्याकडे या विशिष्ट सेगमेंटसाठी ध्वज आहेत जे तो विभाग वाचू शकतो लिहू शकतो किंवा करू निर्दिष्ट करू शकतो चला पुन्हा हॅलो फाइल घेऊ एक्जीक्यूटेबल हॅलो बनवू आणि नंतर प्रोग्राम हेडर माहिती वाचू म्हणून हॅलो प्रोग्रामसाठी प्रोग्राम शीर्षलेख माहिती या प्रकारे पाहिली जाऊ शकते ही कमांड कार्यान्वित केल्यावर रीडएल्फ -ल हॅलो readelf L hello तुम्हाला असे आउटपुट मिळेल तर लक्षात घ्या की तेथे ९ प्रोग्राम हेडर आहेत त्यामध्ये विविध विभागांपैकी प्रत्येक फाईलमध्ये एक ऑफसेट आहे यात एक आभासी पत्ता आहे जेथे यापैकी प्रत्येक विभाग कार्यान्वित केल्यावर लोड केला जावा हे भौतिक पत्ते देखील उपस्थित असतात परंतु ते वापरला जात नाही त्यात फाईलचा आकार आणि मेमरी आकार आणि ध्वजाही आहेत तर उदाहरणार्थ आपण पाहत आहात की येथे हा विभाग आहे जो वाचला आणि कार्यवाही करण्यायोग्य आहे म्हणून हा एक टेक्स्ट विभाग आहे या विशिष्ट विभागात कोड आहे आणि आपण या विशिष्टविभागातून कार्यवाही करत आहात याव्यतिरिक्त येथे एक महत्वाचा पैलू हा विभागातील विभागातून मॅपिंग तयार करणारा हा विशिष्ट भाग आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ विभाग 2 मध्ये हे सर्व विभाग आहेत त्याचप्रमाणे विभाग ५ हा विभाग म्हणून note एबीआय टॅग जीएनयू बिल्ड एलडी build LD आणि अशाच प्रकारे प्रोग्राममध्ये उपस्थित प्रत्येक विभाग विशिष्ट विभागात मॅप केला जातो चला तर आता एल्फ एक्झिक्युटेबलच्या सामग्रीबद्दल थोडे अधिक तपशील पाहू तर आपण जे तयार केलेलो हॅलो एक्जीक्यूटेबल घेऊ आणि त्या विशिष्ट एक्जीक्यूटेबलसाठी डिससेम्बल तयार करू तर ओबीजेडम्प - डिससेम्बल - ऑल हॅलो हॅलो एलएसटी objdump disassemble all hello hello lst या कमांडद्वारे आपण एल्फि एक्झिक्युटेबलसाठी संपूर्ण डिसऑसॅबलेशन मिळवू येथे त्या हॅलो फाईलचा एक छोटा स्निपेट आहे आणि तो येथे फक्त या विशिष्ट मुख्य प्रोग्रामसह कार्य करीत आहे या मुख्य कार्यक्रमासाठी असेंब्ली स्तरावरील सूचना येथे आपण पाहत आहोत तर आपण या विशिष्ट ठिकाणी जे पहात आहोत या विशिष्ट स्तंभात आभासी पत्ता आहे तर या स्तंभांमध्ये संबंधित सूचना आहेत तर लक्षात घ्या की येथूनच एलटी येथे प्रिंटएफ वर कॉल आहे आम्ही नंतरच्या वर्गात याचा अर्थ काय ते पाहू परंतु आत्ता आपल्याला हे समजू शकेल की येथे बनविलेले प्रिंटफला हा कॉल आहे त्याचप्रमाणे या फंक्शनमध्ये वापरल्या जाणार्या इतर सूचनाही आहेत आमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पैलू हा हा स्तंभ आहे जो आपल्याला ५९ ८९ ई५ आणि यासारख्या संख्येच्या मालिका देतो या संख्या काय दर्शवितात हे या प्रत्येक फंक्शनशी संबंधित मशीन लेव्हल कोड आहेत तर उदाहरणार्थ ही संख्या ५५ म्हणजे पुशईबीपी pushEBP दर्शविते म्हणून दुसर्या शब्दांत जेव्हा प्रोसेसर ५५ म्हणून एन्कोड केलेली एखादी सूचना पाहतो तेव्हा असे सूचित होते की या रजिस्टर ईबीपीला या प्रकारात ढकलणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर ती अनुक्रम पाहिली तर ८९ ईसी आणि २० क्रमांकाच्या सूचनांमध्ये असे सूचित केले जाईल की सूचना स्टॅक पॉईन्टर वरून २० एक्स वजा करा ठीक आहे तर आता आम्ही एल्फ एक्झिक्युटेबलपासून प्रक्रियेत जाऊ जेणेकरुन आपण काय कराल ते आपण पाहू out आपल्या शेलवर आपण प्रक्रिया कशी तयार होते ते पाहू आणि एल्फ एक्झिक्युटेबल डिस्कमधून आपल्या रॅममध्ये कसे हस्तांतरित होते ते पाहू जेव्हा शेलला कमांड मिळेल तेव्हा हे असे फंक्शन चालवेल जे असे दिसते की फंक्शन फोर्क ला बोलवेल हा सिस्टम कॉल आहे आणि तो ऑपरेटिंग सिस्टमला विनंती करतो ओएस नंतर चाईल्ड प्रोसेस तयार करेल तर हा भविष्यवाणी करणारा ट्रेल आपला शेल दर्शवितो आणि जेव्हा फोर्क सिस्टम कॉल तयार होतो तेव्हा मूल प्रक्रिया चाईल्ड प्रोसेस तयार होते तर आता आपल्याकडे दोन प्रक्रिया आहेत पेरन्ट प्रोसेस मध्ये फोर्कने लिहिलेले मूल्य म्हणजे पी आहे चाईल्डचे पीआयडी आहे आणि हे शून्यापेक्षा मोठे आहे आता चाईल्ड प्रोसेस मध्ये पीचे मूल्य ० च्या बरोबरीने आहे म्हणूनच पेरन्ट प्रक्रिया कोडच्या या भागाची अंमलबजावणी करते तर तिची चाईल्ड प्रोसेस हिरव्या रंगात असलेल्या या भागाची अंमलबजावणी करते आता कोडच्या चाईल्ड भागामध्ये दुसरा सिस्टम कॉल आला आहे जो एक्झिक्युटेबल हॅलो निर्दिष्ट केलेला ईएक्सईसी सिस्टम कॉल आहे म्हणूनच तुम्हाला त्याच वेळी कार्यान्वित करणे आवश्यक असलेला हॅलो वर्ल्ड प्रोग्राम आहे पेरन्ट प्रक्रिया वेट सिस्टम कॉलची विनंती करते जेणेकरून या चाईल्ड प्रोसेस पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी चला तर ईएक्सईसी कॉलबद्दल थोडे अधिक तपशील पाहू जेव्हा ते ऑपरेटिंग सिस्टमद्वारे कार्यान्वित होते तेव्हा जेव्हा कार्यकारी प्रणालीमध्ये ईएक्सईसी सिस्टम कॉल चालू केला जाईल तेव्हा ओएस नवीन प्रक्रियेसाठी नवीन व्हर्च्युअल अॅड्रेस बेस तयार करेल त्यानंतर हार्ड डिस्कवर संग्रहित एक्जीक्यूटेबल फाईलमधील सेग्मेंट्स लोड करेल आणि त्यास आभासी अॅड्रेस बेसमध्ये कॉपी करेल उदाहरणार्थ सूचना आणि कोड यांचा समावेश असलेला सर्व विभाग या मजकूर विभागात कॉपी केला गेला आहे सर्व डेटा ग्लोबल डेटा आणि स्थिर डेटा या डेटा विभागात कॉपी केला गेला आहे आता आपण येथे एक छोटा प्रोग्रॅम घेतला आहे म्हणून जेव्हा हा प्रोग्रॅम संकलित केला जातो आणि एल्फ एक्झिक्युटेबल बनला जातो आणि जेव्हा हा प्रोग्राम व्हर्च्युअल अॅड्रेस चालविला जातो तेव्हा हा फंक्शन इंटरेजरच्या फॅक्टोरियलची गणना करतो या प्रोग्रामसाठी जागा ऑपरेटिंग सिस्टमद्वारे तयार होते ओएस या प्रोग्राममधील कोड सेगमेंट्स या टेक्स्ट विभागात लोड करेल आणि यामुळे डेटा विभागात कॉल करणे आणि जेव्हा जेव्हा एखादा मॅलॉक डेटा असेल तेव्हा ग्लोबल डेटा हिपवर वाटप केला जाईल तर शेवटी आपल्याकडे हा टेक्स विभाग आहे ज्यात स्थानिक व्हेरिएबल्सचा समावेश आहे म्हणून फंक्शन मेनमध्ये लोकल व्हेरिएबल्स एन आणि एम आहेत म्हणून हे लोकल व्हेरिएबल्स स्टॅकमध्ये अस्तित्त्वात आहेत त्याशिवाय या स्टॅकमध्येही फंक्शनचे विविध पैलू आहेत आणि पॅरामीटर्सचे एकापासून दुसर्या फंक्शनमध्ये कार्य तर या आभासी अॅड्रेस बेसविषयी तपशील आपल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये उपलब्ध असलेल्या प्रॉक डिरेक्टरीमधून मिळू शकतात लिनक्स सिस्टमवर आम्ही हॅलो वर्ल्ड प्रोग्राम कार्यान्वित करीत असलेला व्हर्च्युअल अॅड्रेस बेस पाहण्यास सक्षम आहोत तर हे खालीलप्रमाणे केले आहे प्रथम आम्हाला हॅलो वर्ल्ड प्रोग्रामचा पीआयडी मिळविणे आवश्यक आहे तर त्यासाठी आम्ही PS ae । ग्रीप हॅलो ps ae । grep hello चालवू शकतो या कमांडची अंमलबजावणी करून आपण हॅलो प्रक्रिया कोठे उपस्थित आहे ते पाहू शकतो आणि त्याचा पीआयडी ६७५७ आहे आता फाईल प्रोक ६७५७ मॅप्समध्ये file proc 6757maps या पीआयडी ६७५७ चा व्हर्च्युअल अॅड्रेस बेस आहे जो आमच्या हॅलो एक्जीक्यूटेबलशी संबंधित आहे तर आभासी अॅड्रेस नकाशा यासारखे काहीतरी दिसत आहे जेणेकरून आपण पाहू शकता की तेथे उपस्थित बरेच सेगमेंट्स आहेत काही हॅलो प्रोग्रॅममध्येच उपस्थित आहेत काही एलआयबीसी लायब्ररीत उपस्थित आहेत तर काही इतर लोडर लायब्ररी उपस्थित आहेत व्हीडीएसओ सारखे स्टॅक आणि काही अंतर्गत विभाग देखील उपलब्ध आहेत आता येथे उपस्थित असलेला पहिला स्तंभ विविध विभागांसाठी विविध आभासी अॅड्रेस श्रेणी निर्दिष्ट करतो तर उदाहरणार्थ हॅलो एक्झिक्युटेबलमध्ये आपल्याकडे 0x८०४९००० ते 0x८०४ए००० पर्यंत सुरू होणारे विभाग आहेत दुसरा स्तंभ प्रत्येक विभागासाठी विविध ध्वजांकने निर्दिष्ट करतो म्हणून उदाहरणार्थ हॅलो मध्ये असलेल्या या विभागामध्ये ध्वज आहेत वाचनीय आहेत आणि कार्यवाहीयोग्य आहेत परंतु सेगमेंट लिहू शकत नाही ते केवळ वाचनीय आहे आणि लिहिण्यासाठी झेंडे सेट आहेत आता पुढील तीन स्तंभ विभाग कोठून लोड केले गेले याविषयी तपशील निर्दिष्ट करते तर उदाहरणार्थ चौथा स्तंभ सेगमेंटमधील एल्फ फाइलमधील ऑफसेट निर्दिष्ट करतो पाच व्या स्तंभात हार्ड डिस्क क्रमांक किंवा डिव्हाइस क्रमांक निर्दिष्ट केले आहे जे त्या विशिष्ट डिस्कसाठी एक मोठी आणि लहान संख्या आहे जिथून ही विशिष्ट लायब्ररी लोड केली गेली आहे आणि या सहावा स्तंभात आयनोड क्रमांक निर्दिष्ट केला आहे जो मूलत अभिज्ञापक आहे या विशिष्ट लायब्ररीच्या डिस्कमध्ये तर आमच्याकडे ही सर्व माहिती एका विशिष्ट प्रक्रियेसाठी व्हर्च्युअल अॅड्रेस नकाशास पूर्णपणे निर्दिष्ट करीत आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या मजकूर विभागासाठी फाइल डिव्हाइस नंबर आणि आयनोड मधील ऑफसेट शून्य आहे तर हे असे आहे कारण टेक्स्ट सेगमेंट रनटाइमवेळी गतिकरित्या तयार केले गेले आहे आणि एल्फ एक्झिक्युटेबल आणि एल्फ ऑब्जेक्ट फाइल्समध्ये स्टॅकबद्दल कोणतीही कल्पना नसते प्रोग्राममध्ये स्टॅक कसे व्यवस्थापित केले जातात त्याबद्दल आम्ही थोडे अधिक तपशीलवार पाहू आता प्रोग्रॅमच्या अंमलबजावणी दरम्यान प्रोग्रामचा स्टॅक कसा व्यवस्थापित केला जातो ते पाहू आम्ही एक उदाहरण म्हणून घेऊ हा प्रोग्राम ज्यामध्ये दोन फंक्शन्स मुख्य फंक्शन आणि फॅक्ट फंक्शन यांचा समावेश आहे या प्रोग्रामचा उद्देश म्हणजे वापरकर्त्याने निर्दिष्ट केलेल्या एन नंबरची फॅक्टोरियल निश्चित करणे आणि हे फॅक्टोरियल मोजण्याचे मार्ग म्हणजे फंक्शन फॅक्ट म्हणजे एक रिकर्सिव फंक्शन आहे जो ए होईपर्यंत आवाहन करतो तर लक्षात घ्या की वस्तुस्थिती दोन पॅरामीटर्स घेते एक म्हणजे इंट ए आणि दुसरे म्हणजे पॉईंटर इंट बी स्टॅकचे व्यवस्थापन कसे करावे हे समजण्यासाठी आम्हाला दोन नोंदींबद्दल जाणून घ्यावे लागेल एक स्टॅक पॉईंटर रजिस्टर आहे ज्यास ईएसपी म्हणून दर्शविले जाते आणि दुसरे फ्रेम पॉईंटर रजिस्टर जे ईबीपी ने दर्शविलेले आहे आता आम्ही या स्टॅकचे या विशिष्ट आकृतीद्वारे प्रतिनिधित्व करतो म्हणून आमच्याकडे एक फ्रेम पॉईंटर आहे स्टॅकमधील एका स्थानाकडे निर्देशित करतो आणि आमच्याकडे स्टॅक पॉईंटर आहे प्रत्येक वेळी आम्ही या स्टॅकवर काहीतरी ढकलतो आम्ही स्टॅकमध्ये ढकलत असताना स्टॅक पॉईंटर पत्ता कमी होतो आम्ही स्टॅकवरून पॉप करत असताना स्टॅक पॉईंटर पत्ता पुन्हा वाढतच राहतो म्हणून आम्ही पुढील बाजूस एक सक्रिय फ्रेम म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये स्टॅक पॉईन्टर पर्यंत बेस पॉईंटर दरम्यानचा प्रदेश असतो आता जेव्हा मुख्य फंक्शन कार्यान्वित होत आहे आणि आपण असे समजू की प्रोग्राम काउंटर या निर्देशाकडे निर्देश करीत आहे आता जेव्हा मुख्य फंक्शन कार्यान्वित होत आहे आणि प्रोग्राम काउंटर या निर्देशाकडे निर्देश करीत आहे तर आपल्याकडे ही क्रिया सक्रिय फ्रेम म्हणून आहे म्हणून आम्ही याला मुख्य स्टॅक फ्रेम म्हणून म्हटले आणि ही एक सक्रिय फ्रेम आहे कारण ती बेस पॉईंटर आणि स्टॅक पॉईंटर दरम्यान आहे म्हणून हा प्रदेश सक्रिय फ्रेम आहे आता या प्रदेशात आपल्याकडे सर्व स्थानिक उपस्थित आहेत जे सध्या अस्तित्त्वात आहेत आणि एन आणि एम हे स्थानिक या क्षेत्रातील मेमरी क्षेत्रामध्ये मॅप केलेले आहेत फंक्शन फॅक्ट सुरू केल्यास काय होते ते पाहू मुख्य म्हणजे सर्वप्रथम एन आणि एम पॅरामीटर्स स्टॅकवर ढकलणे आणि नंतर त्यास फॅक्ट फंक्शन कॉल करावे लागेल कॉल इंस्ट्रक्शन आपोआप रिटर्न पत्ता स्टॅकवर ढकलेल तर रिटर्न अॅड्रेस ही फक्त फॅक्ट फंक्शननंतर दिलेली सूचना असेल आणि त्यानुसार फॅक्ट परत आल्यानंतर लवकरच ती अंमलात आणली जावी म्हणून फॅक्ट फंक्शनला कॉल आल्यानंतर तुमच्याकडे एक फ्रेम एक सक्रिय फ्रेम असेल जो यासारखा दिसत आहे मुख्य कार्यस्थानाचे मुख्य स्थानिक व्हेरीएबल एन आणि एम यांचा समावेश आहे आपल्याकडे फॅक्टचे फंक्शन काही पॅरामीटर्स आहेत जी पुन्हा एन आणि एम ची एक प्रत असेल आणि नंतर आपल्याकडे परतावा पत्ता असेल पुढील गोष्ट काय होते ते म्हणजे फॅक्ट फंक्शन कार्यान्वित होणे सुरू होते म्हणून आधी घडणारी फ्रेम पॉईंटर कॉपी करणे जे आधी या ठिकाणी दर्शवित होते म्हणजे या फ्रेम पॉईंटर स्टॅकवर कॉपी होईल आणि नंतर फ्रेम पॉईंटर या ठिकाणी हलवले आहे तर आता आपण पाहिले आहे की आपल्याला एक नवीन फ्रेम मिळाली आहे आणि ही आता एक सक्रिय फ्रेम आहे आणि ज्यास आपण त्याला फॅक्ट कार्यासाठी स्टॅक फ्रेम असे म्हणतो नंतर स्टॅक आणि त्याच्या बिटवर फॅक्ट फंक्शनसाठी स्थानिक उपस्थित असतात हे लोकल बेस पॉईंटर आणि स्टॅक पॉईंटर दरम्यान उपस्थित असतात जेणेकरून फॅक्ट फंक्शन कार्यान्वित होते तसेच ते वारंवार फॅक्ट फंक्शनला आवाहन करते तर अगदी त्याच प्रकारे आम्ही यापूर्वी पाहिले आहे जेव्हा फॅक्ट फंक्शन पुन्हा फॅक्ट रिटर्न पत्त्यावर मापदंड मागितले जाते आणि मागील ईबीपी स्टॅकवर ढकलले जाते आणि त्याचप्रमाणे या फॅक्ट स्थानिकांसाठी जागा उपलब्ध असते तर स्टॅकमधून पहिल्या परताव्यावर मागील बेस पॉईंटर जो मागील फ्रेमकडे निर्देशित करतो तो बेस पॉईंटरमध्ये लोड होतो आणि म्हणून आपल्याला नवीन फॅक्ट फ्रेम मिळेल याद्वारे आम्ही एल्फ लोडर आणि एक्झिक्युटेबल फॉरमॅटचा एक छोटासा परिचय दिला आहे आणि नंतर आम्ही कार्यवाही कार्यान्वित आणि एल्फ एक्झिक्यूटिव्हल्स लोड कसे केले ते देखील पाहिले आहे आणि एक आभासी पत्ता तयार करतो आणि शेवटी प्रोग्राममधील स्टॅक कसे चालते ते आम्ही पाहिले तर आपल्यासाठी विचार करण्यासारख्या एक म्हणजे कमांड लाइन युक्तिवाद बद्दल आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे की मुख्य फंक्शनला दोन पॅरामीटर्स लागतात एक म्हणजे एआरजीसी आणि एआरजीव्ही तर आपण विचार करू शकता अशी एक गोष्ट म्हणजे आपल्या शेलमधून आपल्या प्रोग्रामला कमांड लाइनमधून हे अर्ग्युमेंटस कसे दिले जातात ईएलएफ स्वरूप httpwww कोणत्याही आदेशासाठी वापरकर्त्याचे मॅन्युअल संदर्भित करण्यासाठी man command कार्यान्वित करा जसे की रीडफेल ऑब्जेक्ट डम्प इ शब्दकोश code कोड - प्रोग्रामच्या सूचना data डेटा - प्रोग्रामच्या एक्सिक्यूशन साठी लागणारे इनपुट symbol table प्रतीक सारणी - क्म्पायलर किवा इंटरप्रीटर प्रोग्राम मधील सिम्बलची माहिती प्रतीक सारणी मधून वापरते relocation information पुनर्वास स्थान माहिती - प्रोग्रामच्या डेटा किवा कोडचा लोड करते वेळीचा पत्ता वापरणे आणि त्या प्रमाणे प्रोग्रामच्या कोड मध्ये बदल करणे header table शीर्षलेख सारणी - टेबल मधील स्तभाचे नाव